या मॉड्यूल मध्ये तुमचे स्वागत आहे येथे आपण ऑसिलेटर चा अभ्यास करणार आहोत तर आपण ऑसिलेटर मध्ये काय बघितले आहे आपण एक असा क्रायटेरिया बघितला की ज्याचा वापर करून ऑप अँप op amp एम्पलीफाईग ऐवजी ऑसिलेटिंग करायला सुरुवात करेल तर तो क्रायटेरिया काय आहे या क्रायटेरिया ला बरखासेन क्रायटेरिया असे म्हणतात जो आपण मागच्या मॉड्यूल मध्ये अभ्यासला आहे तर इथे आपण पटकन बरखासेन क्रायटेरिया आठवूयात बरखासेन क्रायटेरिया असा आहे की गेन आणि फीडबॅक फॅक्टर यांचा गुणाकार 1 असला पाहिजे म्हणजेच A into बीटा यांचा मोड 1 असला पाहिजे हे आपण बघितलेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे फेज शिफ्ट आउटपुट कडून जो वोल्टेज फीडबॅक नेटवर्क मधून इनपुट ला दिला जातो तो इन फेज मध्ये असला पाहिजे येथे फेज 0 degree पाहिजे या दोन गोष्टी आपण बघितल्या जेव्हा आपण इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करतो तेव्हा आपले आउटपुट 180 degree आऊट ऑफ फेज असते इथे आपल्याला फेज बदलण्यासाठी फीडबॅक नेटवर्क कडून 180 degree फेज शिफ्ट घ्यावी लागते म्हणून फीडबॅक कडून आपल्याला 180 degree फेज शिफ्ट मिळते अशाप्रकारे 180 plus 180 अशी मिळून आपल्याला 360 degree किंवा 0 degree फेज शिफ्ट मिळते याचाच अर्थ आउटपुट चा जो भाग आपण फीडबॅक म्हणून इनपुट ला देत आहोत तो 0degree आहे तर आपण या प्रकारचा ऑसिलेटर बघितला आहे त्याला आपण फेज शिफ्ट ऑसिलेटर असे म्हणतो आपण हेसुद्धा पाहिले आहे की त्यात 3 R आणि 3 C एकत्र जोडून प्रत्येक विभागाकडून आपण 60 degree फेज शिफ्ट मिळवू शकतो जर मी इन्वर्तींग ऍम्प्लिफायर फेज शिफ्ट ऑसिलेटर oscillators म्हणून वापरला तर मला 180 degree फेज शिफ्ट आउटपुट ला मिळते आणि हा RC नेटवर्क आपल्याला पुढची 180 degree फेज शिफ्ट देतो अशाप्रकारे आपण 0 degree किंवा 360 degree फेज शिफ्ट मिळवू शकतो बरोबर आता आपण एक दुसऱ्या प्रकारचा ऑसिलेटर बघणार आहोत त्याला वेन ब्रिज ऑसिलेटर असे म्हणतात यात आउटपुट हे इनपुट च्या इन फेज मध्ये असते म्हणजेच आउटपुट सिग्नल हा इनपुट च्या इन फेज मध्ये असतो म्हणजेच इथे फीडबॅक नेटवर्क मधून कुठचीही फेज शिफ्ट नको आहे हा आपला फीडबॅक नेटवर्क आहे आणि हे आपले आउटपुट आहे आता तुमच्याजवळ हा ऍम्प्लिफायर आहे हा फीडबॅक नेटवर्क ला सिग्नल देतो आणि तो सिग्नल पुन्हा इनपुट ला दिला जातो तुम्ही इथे स्क्रीन वर पाहू शकता येथे मी तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकते तर इथे हेच मी तुम्हाला दाखवत आहे तुमच्याजवळ ऍम्प्लिफायर आहे फीडबॅक नेटवर्क आहे आणि तुमच्याजवळ हा सिग्नल VS आहे हा तुमचा Vi आहे हा फीडबॅक नेटवर्क बिटा मधून येत आहे हा तुमचा ऍम्प्लिफायर आहे आणि हा तुमचा आउटपुट वोल्टेज आहे आउटपुट वोल्टेज चा एक भाग फीडबॅक नेटवर्क ला दिला जातो आपण हे बघितलेले आहे बरोबर तर इथे मी हे सांगत आहे की जर तुमचा ऍम्प्लिफायर कोणत्याही प्रकारची फेज शिफ्ट आउटपुट ला देत नसेल तर या बीटा ने सुद्धा कोणत्याही प्रकारची पुढे फेज शिफ्ट दिली नाही पाहिजे कारण सिग्नल चा जो भाग आपण इनपुट ला पुन्हा देत आहोत तो सुद्धा 0 degree मध्ये आहे म्हणूनच इथे येणारा सिग्नल सुद्धा 0 degree पाहिजे इथे आपण असा ऑसिलेटर बघणार आहोत ज्याचा आउटपुट सिग्नल हा त्याच्या इनपुट सिग्नल सोबत इन फेज मध्ये असतो या ऑसिलेटर वेन ब्रिज ऑसिलेटर असे म्हणतात वेन ब्रिज ऑसिलेटर म्हणजे काय हे सर्किट आहे ज्यात आपण इलेक्ट्रॉनिक डिवाइस आणि सर्किट मिळून हे ठराविक स्केमॅटिक बनवले आहे वेन ब्रिज ऑसिलेटर हा हाय स्टॅबिलिटी आणि सिंपलिसिटी चा ऑडिओ फ्रिक्वेन्सी साईन वेव ऑसिलेटर आहे ठीक आहे तर हा ऑडिओ फ्रिक्वेन्सी साईन वेव ऑसिलेटर आहे यात दोन RC स्टेज असतात या दोन RC स्टेज विटस्टोन ब्रिज ने जोडलेल्या असतात आपण येथे बघू शकतो की ही एक RC स्टेज आहे आणि ही दुसरी RC स्टेज आहे आणि ही ऍम्प्लिफायर स्टेज आहे इथे तुमच्याजवळ दोन RC सर्किट ऍम्प्लिफायर स्टेज ला जोडलेले आहेत पुढची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इथे आपण नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करतो नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चे आउटपुट त्याच्या इनपुट च्या इन फेज मध्ये असते म्हणून इथे फीडबॅक नेटवर्क कडून कुठच्याही फेज शिफ्ट ची आवश्यकता नसते इथे आउटपुट मध्ये कोणतीही फेज शिफ्ट नसल्यामुळे फीडबॅक नेटवर्क मधून कोणत्याही फेज शिफ्ट ची आवश्यकता नाही तुम्ही इथे हे सर्किट बघू शकता ऍम्प्लिफायर चे आउटपुट टर्मिनल 1 आणि टर्मिनल 3 च्या मध्ये दिलेले आहे तुम्ही इथे टर्मिनल 1 आणि टर्मिनल 3 बघू शकता बरोबर हे एंपलीफायर च्या आउटपुट ला जोडलेले आहे हे इथे ग्राउंड आहे अशाप्रकारे आपण वोल्टेज घेऊ शकतो येथे ऍम्प्लिफायर चे आउटपुट टर्मिनल 1 आणि 3 च्या मध्ये जोडलेले आहे दुसर म्हणजे अंपलिफायर चे इनपुट डायगोनल टर्मिनल्स कडून घेतलेले आहे म्हणजेच ते टर्मिनल 4 आणि 2 कडून घेतले आहे तर ऍम्प्लिफायर चे इनपुट वीटस्टोन ब्रिज च्या डायगोनाल टर्मिनल दोन आणि चार कडून दिलेले आहे इथे रजिस्टर चा व्हॅल्यू अशाप्रकारे ऍडजेस्ट केलेल्या आहेत की एंपलीफायर चे इनपुट 0 किंवा नॉन वॅनीसिंग नसेल इथे ऑसिलेटर ची फ्रिक्वेन्सी RC नेटवर्क वर अवलंबून आहे इथे दोन RC नेटवर्क आहेत हा एक आहे आणि हा दुसरा आहे आणि हे RC नेटवर्क फ्रिक्वेन्सी साठी कारणीभूत आहेत बरोबर यात R1 C1 सीरिजमध्ये तर R2 C2 पॅरलल आहेत आणि यांना फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह आर्म असे म्हणतात कारण हे दोन्ही आर्मस ऑसिलेटर च्या फ्रिक्वेन्सी साठी कारणीभूत असतात तर इथे आपण वेन ब्रिज ऑसिलेटर विषयी काय शिकलो आहोत आपण हे शिकलो आहोत की वेन ब्रिज ऑसिलेटर ऑडिओ फ्रिक्वेन्सी साईन वेव ऑसिलेटर म्हणून वापरला जातो दुसरी गोष्ट म्हणजे दोन RC ऍम्प्लिफायर सर्किट वीटस्टोन कनेक्शन मध्ये जोडलेले असतात तिसरी गोष्ट अशी आहे की ऍम्प्लिफायर नॉन इन्वर्तींग असतो चौथी गोष्ट आउटपुट टर्मिनल 1 आणि टर्मिनल 3 यामध्ये दिले जाते पाचवी गोष्ट म्हणजे ऍम्प्लिफायर चे इनपुट 2 आणि 4 त्यामध्ये दिले जाते पुढे रजिस्टर ची व्हॅल्यू अशाप्रकारे ऍडजेस्ट केली आहे की ऍम्प्लिफायर चे इनपुट 0 किंवा नॉन इन्वर्तींग नसले पाहिजे हे काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत तसेच R आणि C नेटवर्क ऑसिलेटर च्या फ्रिक्वेन्सी साठी कारणीभूत ठरतात हेसुद्धा आपल्याला समजून घेतले पाहिजे तुम्हाला हे समजले आहे बरोबर इथे आपण फीडबॅक नेटवर्क कडे पाहू इथे फीडबॅक नेटवर्क काय आहे तर एक R आणि C पॅरलल मध्ये तर दुसरा R आणि C सिरीज मध्ये आहे बरोबर R1 C1 हा आपला Z1 आहे आणि R2 C2 हा आपला Z2 आहे इनपुट वोल्टेज टर्मिनल 1 आणि 3 त्यामध्ये तर आउटपुट वोल्टेज 4 आणि 2 त्यामध्ये तुम्ही बघू शकता हा तुमचा ऍम्प्लिफायर साठीचा फीडबॅक वोल्टेज आहे इथे फीडबॅक नेटवर्क चा गेन समजून घेण्यासाठी या आकृतीतील फीडबॅक नेटवर्क पहा या कन्वर्सेशन ला लीड लॅग नेटवर्क असेही म्हणतात जर तुम्हाला आता असे विचारले की असा ऑसिलेटर जात फीडबॅक लीड लॅग होतो तो तुम्हाला माहिती आहे का तर तुम्ही हो असे म्हणू शकता आपण वेन ब्रिज ऑसिलेटर बघितलेला आहे ज्यात फीडबॅक नेटवर्क लीड लॅग आहे कारण लो फ्रिक्वेन्सी ला हा लीड करतो तर हायर फ्रिक्वेन्सी ला याला लॅग नेटवर्क असतो म्हणूनच हे सर्किट लो फ्रिक्वेन्सी ला लीड आणि हाय फ्रिक्वेन्सी ला लॅग करते आता आपण नेटवर्क चा गेन विचारात घेऊ इथे नेटवर्क चा गेन समजून घेण्यासाठी आपल्याला RC सिरीज Z1 हा आणि RC पॅरलल Z2 हा म्हणून समजून घ्यावा लागेल

एकदा मला β ची व्हॅल्यू समजली की मी A शोधू शकते जो 3 पेक्षा जास्त किंवा 3 असला पाहिजे हा ऍम्प्लिफायर साठी गरजेचा गेन आहे इथे कोणतीही फेज शिफ्ट नाही आहे तर अशाप्रकारे आपण वेन ब्रिज ऑसिलेटर सोडवू शकतो इथे आपण काय बघितले आहे आपण β बघितला वेन ब्रिज ऑसिलेटर मध्ये β⅓ असे असते आणि माझा गेन 3 आहे जर मी तो 3 पेक्षा जास्त किंवा 3 असा लिहिला तर β39 असेल आणि माझा गेन 9 किंवा 9 पेक्षा जास्त असेल आता टिकाऊ ऑसिलेशन कडून A बीटा 1 पेक्षा जास्त पाहिजे म्हणून A हा 1β या व्हॅल्यू पेक्षा जास्त किंवा याचा इन फेज असेल बरोबर याचा उपयोग काय आहे वेन ब्रिज ऑसिलेटर चा उपयोग असा आहे की दोन कॅपॅसिटर वॅरी करून आपण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी रेंज मिळवू शकतो हे सोपे आहे बरोबर आता आपण पुढे पाहू की ट्रांजिस्टर मधील एंपलीफायर सर्किट बदलता येते का इथे आपण ट्रांजिस्टरईज सर्किट विषयी बोलत नाही आहोत या ठराविक कोर्समध्ये आपण फक्त ऑपरेशनाल अंपलिफायर बेस सर्किट विषयी बोलतो आहोत म्हणून जर ट्रांजिस्टर मधील अंपलिफायर सर्किट मूलभूत फीडबॅक नेटवर्क असलेल्या ऑप अँप ने बदलले तर ते वेन ब्रिज सर्किट बनेल बरोबर मूलभूत फीडबॅक नेटवर्क म्हणजेच आपले वेन ब्रिज सर्किट आहे हा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर आहे ज्याचा आपण येथे वापर करत आहोत इथे Rf आणि RI आहे R1 C1 सिरीज आणि R2 C2 पॅरलल हा आपला फीडबॅक नेटवर्क आहे तर इथे काय लिहिलेले आहे जर ऍम्प्लिफायर सर्किट मूलभूत फीडबॅक नेटवर्क असलेल्या ऑप एमप ने बदलले तर ते वेन ब्रिज सर्किट म्हणून राहते आणि ऑसिलेटर ला वेन ब्रिज ऑसिलेटर असे म्हणतात हे सर्किट खालील आकृती मध्ये दाखवलेले आहे रजिस्टर R आणि C हे फ्रिक्वेन्सी सेन्सिटिव्ह आर्मस चे कंपोनेंट्स आहेत इथे हा R आणि C आहे इथे आपण R1 equal to R2 and C1 equal to C2 असे गृहीत धरत आहोत म्हणून आपण फक्त R1 R2 C1 C2 च्या ऐवजी R C असे लिहिले आहे कारण R1R2R C1C2C ठीक आहे आता रजिस्टर R आणि कॅपॅसिटर C हे फ्रिक्वेन्सी सेन्सिटिव्ह आर्म चे कंपोनेंट्स आहेत Rf in R1 हे फीडबॅक चे भाग आहेत तर इनपुट कुठे आहे इनपुट नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर ला दिलेले आहे नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा गेन आपल्याला माहित आहे तो A1 by RfRI असा आहे बरोबर आपण यापूर्वी बघितले होते की नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा गेन 1Rf R1 असा असतो आता ऑसिलेशन कंडिशन वरून माझा गेन काय असला पाहिजे तुम्हाला आहे लक्षात असेल की माझा गेन 3 एवढा किंवा जास्त असला पाहिजे आणि β हा माझा फीडबॅक नेटवर्क आहे तो ⅓ असला पाहिजे बरोबर आपण ते अशाप्रकारे लिहू शकतो जर इथे आपण वेन ब्रिज ऑसिलेटर अभ्यासला आहे तर आता आपण काही प्रश्न सोडवू यात पहिला प्रश्न काय आहे पहिले उदाहरण असे आहे की आकृतीत दाखवलेले सर्किट ऑसिलेटर म्हणून काम करेल की नाही जर ते करत असेल तर ऑसिलेटर ची फ्रिक्वेन्सी शोधा म्हणून f will be 31 2068 kilo hertz एवढा असेल ही ऑसिलेटर ची फ्रिक्वेन्सी आहे तर आत्तापर्यंत आपण काय शिकलो आहोत आपण हे मॉड्यूल येथे पूर्ण करत आहोत पुढच्या मॉड्यूल मध्ये आपण आणखी एक प्रकारचा ऑसिलेटर अभ्यासणार आहोत तर आत्तापर्यंत आपण काय बघितले आहे आपण हे बघितले आहे की ऑपरेशनाल ऍम्प्लिफायर चा वापर करून वेन ब्रिज ऑसिलेटर कसा डिझाईन करतात आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून वेन ब्रिज ऑसिलेटर डिझाईन करायला शिकलो आहोत पुढे आपण हे बघितले की वेन ब्रिज ऑसिलेटर मध्ये आउटपुट इनपुट शी इन फेज असते म्हणून फीडबॅक कडून कोणत्याही फेज शिफ्ट ची आवश्यकता नाही आहे ठीक आहे पुढे आपण असे बघितले की वेन ब्रिज ऑसिलेटर मध्ये गेन आणि बीटा चा गुणाकार 1 किंवा 1 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे म्हणून गेन हा 3 किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे येथे बीटा ⅓ असा असेल बरोबर त्यानंतर आपण एक उदाहरण पाहिले ज्यात दिलेले सर्किट ऑसिलेटर म्हणून काम करेल की नाही ते आपण शोधून काढले हे आपण वेन ब्रिज ऑसिलेटर साठी अभ्यासले होते त्याचप्रमाणे आपण फेज शिफ्ट ऑसिलेटर म्हणून दिलेले सर्किट काम करेल की नाही ते शोधू शकतो अशाप्रकारे तुम्ही वेन ब्रिज ऑसिलेटर चे वर्किंग समजून घेऊ शकता पुढच्या मॉड्यूल मध्ये आपण आणखी एका प्रकारचा ऑसिलेटर कसा काम करतो ते बघणार आहोत तो तुमचा LC ऑसिलेटर असेल तो काय आहे तिथे आपण L आणि C चा वापर करणार आहोत तर आत्तापर्यंत आपण काय बघितले आहे आपण बघितले की जर फेज शिफ्ट ऑसिलेटर असेल तर आपण 3 RC नेटवर्क चा वापर करतो आणि वेन ब्रिज ऑसिलेटर साठी 1 RC सीरिजमध्ये तर 1 RC पॅरलल असा आपण वापर करतो आता तुम्ही LC ऑसिलेटर अभ्यासणार आहात म्हणूनच हे मॉड्यूल पुन्हा वाचा नीट समजून घ्या आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये भेटू जिथे आपण नवीन प्रकार चा ऑसिलेटर बघणार आहोत तर आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये LC ऑसिलेटर बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मजा करा इथे मी तुमचा निरोप घेते